नमस्कार आणि या भागात आपले स्वागत आहे तर आत्तापर्यंत जे पाहिले त्यापेक्षा जरा वेगळी कडे वळूया तर आपल्याला काहीतरी दिसून येईल जे म्हणजे हार्डवेअर सिक्युरिटी तर हार्डवेअर सिक्युरिटी नवीन येऊ घातलेले क्षेत्र आहे प्रत्यक्षात चिप प्रोसेसर इत्यादी यांच्या सुरक्षेचे काम पाहतात हे तुमच्या कम्प्युटर सिस्टम वर असल्यामुळे या हार्डवेअरच्या सुरक्षेचा प्रत्यक्षात वर पाहिलेल्या सर्व गोष्टींवर फरक पडतो तर उदाहरणार्थ हार्डवेअर मध्ये निर्माण झालेल्या चुकी मुळे ऑपरेटिंग सिस्टिम मधले बायस आणि एप्लीकेशन्स चोरीला जाऊ शकतात किंवा कॉम्प्रमाईज होऊ शकतात म्हणजेच त्यांना हानी पोहोचू शकते तर हार्डवेअर सिक्युरिटी हे स्वतःच फार मोठे क्षेत्र आहे तर आपण या व्हिडिओमध्ये फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स किंवा पीयूएफ म्हणतात ते पाहणार आहोत तर तिथे असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत हा त्याचा पहिला भाग आहे जो पेपर आपण प्रत्यक्षात पहात आहोत किंवा ज्या पेपरची आपण चर्चा करणार आहोत त्यांना फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स आणि ऍप्लिकेशन म्हणतात तर तुम्ही हे आयईईई वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतात सगळ्यात मोठा पीयूएफचा वापर ऑथेंटिकेशन साठी होतो तर ऑथेंटिकेशन खास करून तर विशेषत एज डिव्हाइसचे पाहूयात असे डिव्हाइसेस आयोटी मध्ये वापरले जातात आणि फार महत्वाचे आहेत कारण येत्या काही वर्षात हजारोने आयोटी डिप्लोय होणार आहेत हे सगळे डिव्हायसेस लो पॉवर असणार आहेत त्यांना छोटे फूटप्रिंट मेमरी फूटप्रिंट असणार आहेत आणि प्रोसेस कंट्रोल प्लांट मध्ये अॅक्ट्युएटर्स आणि sensor असणार आहेत आता दुसऱ्या वैशिष्ट्यांमुळे लो प्रोफाइल मुळे बरेच क्रिप्टोग्राफीक अल्गोरिदम ह्यावर काम करणार नाहीत बरेच खरं म्हणजे पब्लिक क्रिप्टोग्राफीक अल्गोरिदम हा जरा अवघड आहे आणि म्हणूनच मेमरी आणि पॉवर यांना कम्प्युट करून एक्झिक्युट करण्यासाठी जरा वेळ लागतो आणि म्हणूनच हे डिव्हाइस ऑथेंटिकेट करणे हा खरं तर एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न या डिव्हाइसचे ऑथेंटिकेशन दुर्लक्षित करून चालणार नाही कारण हे डिव्हाइस खूपच किचकट पद्धतीने प्रोसेस कंट्रोल सिस्टीम च्या वेगवेगळ्या कंपोनेंटला कनेक्ट केलेले असतात उदाहरणार्थ हे न्यूक्लियर थर्मल प्लांट मधील काही अॅक्ट्युएटर्स किंवा मॉनिटरिंग एलिमेंट जोडलेले असतात आणि म्हणूनच डेटा प्रोसेसिंग जी प्रत्यक्षात या डिव्हाइस कडून कलेक्ट केली जाते ही फंक्शन साठी महत्वाची आहे किंवा पूर्ण प्लांट साठी महत्वाची आहे या डिव्हाइसची इतर वैशिष्ट्ये अशी आहेत की ती 24 बाय 7 चालविते आणि ती पूर्णपणे मानवरहित आहे आणि म्हणूनच या डिव्हाइसची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आता ऑथेंटिकेट करण्याचा नेहमीचा मार्ग म्हणजे सिक्रेट की ही फ्लॅश डिव्हाइस किंवा या रॉम डिव्हाइस जे या डिव्हाइस मध्ये असेल त्यात स्टोअर केलेली असते तर ही सिक्रेट कि लाईट वेट सायफर मध्ये स्टोअर केली जाते इथे बरेच लाईट वेट सायफर बनवलेले आहेत यामधील एक सायफर इंक्रीप्शन करण्यासाठी वापरले जाते सर्व्हर कडे सगळ्या डिव्हायसेस साठी काही सारख्या प्रायव्हेट की पण आहेत या कनेक्टेड आहे आणि हँडशेक दरम्यान किंवा सर्व्हर आणि या एज डिव्हाइसच्या कनेक्शनच्या वेळी पाठवल्या जातात प्रायव्हेट कि ह्या डिव्हाइसची व्हॅलिडीटी ऑथेंटिकेट करण्यासाठी वापरल्या जातात तर अशाच प्रकारच्या प्रायव्हेट कीज तुम्ही स्मार्ट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादी इतर बर्याच डिव्हाइसमध्ये देखील पाहू शकाल आणि या सर्व डिव्हाइस मध्ये मूलत मोठा रँडम नंबर स्टोअर केलेला असतो जो नंतर डिव्हाइस ओळखण्यासाठी वापरला जातो या दृष्टिकोनातून अडचण अशी आहे की ही प्रायव्हेट की डिव्हाइसमध्ये स्टोअर केलेली आहे ज्यास EEPROM म्हणून ओळखल्या जाणार्या विशेष मेमरीची आवश्यकता आहे जी ओव्हर हेड असते विशेषत उत्पादकाला पुढे तुमच्यापैकी बर्याचजणांना स्मार्ट कार्ड्स आणि इतर अशा लो एंड डिव्हाइसेसना सहजपणे क्लोन किंवा कॉपी करता येते हे माहित असेल तर याचा अर्थ असा आहे की मी या विशिष्ट हार्डवेअरचे क्लोन करू शकतो आणखी एक हार्डवेअर तयार करू शकतो ज्यामध्ये नेमकी समान प्रायव्हेट की आहे यामध्ये अडचण अशी आहे की आता माझ्याकडे दोन डिव्हायसेस असतील आणि ती दोन्ही एकाच सर्व्हरद्वारे ऑथेंटिकेट केली जाऊ शकतात कारण त्यांच्यात समान प्रायव्हेट की असेल मूलत दोघेही एकमेकांचे क्लोन आहेत अलीकडेच एक नवीन तंत्र अस्तित्त्वात आले आहे जे डिव्हाइस ऑथेंटिकेट करण्यासाठी प्रायव्हेट की वापरण्याऐवजी मीन करण्याचे सुचवते म्हणूनच याला फिजिकली अनक्लोनेबल म्हणून ओळखले जाते तर फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स डिव्हाइस ऑथेंटिकेट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात त्यासाठी कोणत्याही स्टोअर की ची आवश्यकता नसते पब्लिक की क्रिप्टोग्राफीची आवश्यकता नसते आणि त्या व्यतिरिक्त स्टोअर की वापरून केलेल्या ऑथेंटिकेशनचे दुष्परिणाम कमी करते तर फिजिकली अक्लॉनेबल फंक्शन्सचा वापर करून डिव्हाइसचे क्लोन करणे प्रत्यक्षात शक्य नाही आणि म्हणूनच तुम्हाला अधिक चांगली सुरक्षा मिळेल आता फिजिकली अनक्लोनेबल फंक्शनस काय आहेत तर मूलत फिजिकली अनक्लोनेबल फंक्शनस म्हणजे डिजिटल फिंगरप्रिंट्ससारखे काहीतरी जे डिव्हाइसला युनिकली ओळखू शकते ते नॅनोस्केल व्हेरिएशन जे डिव्हाइसच्या निर्मिती दरम्यान उपस्थित असतात तर आपण हे नंतरच्या स्लाइडमध्ये थोडे अधिक तपशीलात पाहू तर मुळात पीयूएफ हे एक फंक्शन आहे ते चॅलेंज म्हणून ओळखले जाणारे इनपुट घेते आणि एक आउटपुट प्रदान करते ज्याला रिस्पॉन्स म्हणून ओळखले जाते तथापि इतर फंक्शन्सपेक्षा हा वेगळा मार्ग असा आहे की रिस्पॉन्स फक्त दिलेल्या इनपुट चॅलेंजवरच अवलंबून नाही तर फंक्शन ज्या डिव्हाइसमध्ये काम करीत आहे त्यावर देखील अवलंबून आहे उदाहरणार्थ असे समजू की माझ्याकडे फंक्शन आहे आणि हे सारखेच काम येथे दर्शविल्याप्रमाणे 4 भिन्न डिव्हाइसमध्ये लागू केले गेले आहे जर मी सर्व 4 फंक्शन्सना समान इनपुट दिले तर मला काय अपेक्षित आहे ते 4 रिस्पॉन्स आहेत आणि सर्व रिस्पॉन्स भिन्न आहेत तर याचा अर्थ असा आहे की विशिष्ट चॅलेंज दिल्यास कोणत्या डिव्हाइसने ते विशिष्ट फंक्शन एक्झिक्युट केले आहे हे ओळखण्यासाठी मी रिस्पॉन्स वापरू शकतो तर लक्षात घ्या हे दुसऱ्या फंक्शनपेक्षा जसे की साईन फंक्शन किंवा कॉस फंक्शन किंवा दुसरे फंक्शन जे आपण C प्रोग्राम किंवा दुसऱ्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर मध्ये वापरतो त्याहून फार वेगळे आहे तेथे स्वतंत्र डिव्हाइसच्या इनपुटसाठी आपल्याला समान आउटपुट मिळेल तथापि पीयूएफ सह कोणते डिव्हाइस पीयूएफ फंक्शन एक्झिक्युट करत आहे त्या आधारावर आउटपुट वेगवेगळे असेल तर पीयूएफचे हे वैशिष्ट असे आहे की जे प्रत्यक्षात डिव्हाइस ऑथेंटिकेट करण्यासाठी वापरले जाते आता अशी अनेक पीयूएफएस आली आहेत जी मागील 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत प्रस्तावित केली गेली आहेतआणि म्हणूनच या पीयूएफचे बरेच वर्गीकरण आणि रँकिंग केले आहे जे प्रत्यक्षात काही पीयूएफ हे चांगले आहे किंवा काही वाईट पीयूएफ आहेत आणि बरेच असे सांगतात तर पीयूएफ कडून काय अपेक्षा केली जाते तर जर माझ्याकडे दोन डिव्हायसेस आहे तर कोणते अगदी सारखे आहे आणि मी दोन्ही डिव्हाइसेस ला सारखे चॅलेंज देणार आहे तर पीयूएफ फंक्शन ने काय केले पाहिजे तर ते म्हणजे वेगवेगळे रिस्पॉन्स दिले पाहिजे प्रत्येक डिव्हाईस ने सारख्या चॅलेंज साठी युनिक रिस्पॉन्स द्यायला हवे पुढे या रिस्पॉन्स मधील फरक महत्त्वपूर्ण असावा म्हणूनच याला इंटर डिफरन्स म्हणून ओळखले जातेआणि पीयूएफची आणखी एक आवश्यकता म्हणजे इंट्रा रिस्पॉन्स याचा अर्थ असा एक विशिष्ट डिव्हाइस घेतले असे म्हणूयात कि डिवाइस ए एखाद्या विशिष्ट चॅलेंज पाठवा आणि त्याचा रिस्पॉन्स मिळवा आणि त्याचा आणि जरा वेळानंतर त्याच डिव्हाइसवर चॅलेंज पाठवा आणि रिस्पॉन्स स्टोअर करा चांगले पीयूएफ असण्यासाठी काय अपेक्षित आहे तर हे दोन रिस्पॉन्स जे समान डिव्हायस कडून घेतले आहेत काही ठराविक वेळानंतर जेवढे शक्य असेल तेवढे जवळपास किंवा अगदी सारखे असायला हवेत तर हे वैशिष्ट जे पीयूएफची रीलाबलीटी म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच ह्या दोन पीयूएफची शक्ती मोजण्यासाठी सर्वात क्रिटिकल बाबी आहेत पीयूएफ फक्त रिलायबल नव्हे तर विविध चॅलेंजेस आणि विविध डिव्हायसेस संबंधित युनिक रिस्पॉन्स देतो दुसरे वैशिष्ट चे चांगल्या पीयूएफमध्ये महत्त्वाचे आहे ते म्हणजे अनप्रेडिक्टाबलीटी याचा अर्थ असा की प्रत्यक्षात या चॅलेंजला रिस्पॉन्स देण्यासाठी डिव्हाइस तिथे असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ जर मी चॅलेंज दिले तर मला मिळालेला रिस्पॉन्स हा ओरिजनल डिव्हाइस कडून मिळालेला आहे याची गॅरंटी मिळायला हवी आणि दुसऱ्या अल्गोरिदम किंवा दुसऱ्या तंत्राने मिळाला नकोत त्यामुळे दुसरा कोणीही ह्या विशिष्ट चॅलेंज साठी मिळालेला पीयूएफचा रिस्पॉन्स प्रेडिक्ट करू शकेल पण ह्या तीन गोष्टी युनिकनेस रीलाबलीटी आणि अनप्रेडिक्टाबलीटी प्रत्येक पीयूएफला लागतात तर ह्या बऱ्याच गोष्टी एकमेकांशी ऑर्थोगोनल आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टी मिळवणे आणि सारखे पीयूएफ हे खूप जिकरीचे आहे आणि बरेच संशोधक या गोष्टींवर काम करत आहे ते म्हणजे पीयूएफचे असे डिझाईन बनवायचे की जे या तिन्ही वैशिष्ट साध्य करेल आधी सांगितल्याप्रमाणे गेल्या पंधरा वीस वर्षात पुष्कळ पीयूएफ प्रस्तावित केले गेले आहेत पीयूएफचे प्रकार जो या दिवसात बरेचदा वापरला जातो तो पीयूएफ इंट्रान्सिक या नावाने ओळखला जातो तर हे पीयूएफ आहेत जे एका चिपमध्ये पूर्णपणे इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात जे आपल्याकडे पीयूएफ फंक्शन असेल तर त्त्यात प्रत्यक्षात रिस्पॉन्स मोजण्यासाठी मेजरींग सर्किट आणि पोस्ट प्रोसेसिंग देखील आहेत्या एकाच चिपमध्ये आहे ह्या दिवसात आपण वापरलेले बहुतेक पीयूएफ हे सगळे इंट्रान्सिक पीयूएफ आहेत तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दोन पीयूएफ पाहणार आहोत हे 2 खूप कॉमन पीयूएफ आहे जे ह्या दिवसात वापरले जातात तर हे आर्बीटर पीयूएफ आणि काहीतरी आहे ज्याला रिंग ऑसीलेटर पीयूएफ म्हणून ओळखले जाते तर आपण रिंग ओसीलेटर ने सुरूवात करू रिंग ओसीलेटर पीयूएफ म्हणून कसे वापरता येईल ते आम्ही दर्शवू तर मूलत आपण असे काही दिसत असलेल्या रिंग ऑसीलेटरचा विचार करूया तर येथे एक अँड गेट आहे आणि इनएबल म्हणूनच जेव्हा इनएबल 1 वर सेट केलेले असते तेव्हा हे अँड गेट मधून अन्य सिग्नल पुढे जातील आणि या व्यतिरिक्त ऑड नंबरचे इन्व्हर्टर आहेत जे प्लीजंट आहेत आणि शेवटी त्याच्याकडे आउटपुट पासून एन्ड गेटपर्यंत फीडबॅक आहे तर असे म्हणूया की इनएबल बीट 1 वर सेट केले आहे तर समजा की दुसर्या इनपुटचे मूल्य 0 आहे आणि म्हणून हे अँड गेटचे आऊटपुट 0 होईल तर हे 0 नंतर 1 मध्ये इन्व्हर्ट होईल व नंतर 0 मध्ये इन्व्हर्ट होईल आणि नंतर पुन्हा 1 इन्व्हर्ट होईल आणि नंतर फीडबॅक आहे तर आता आपले हँडसेटचे इनपुट 0 वरून 1 पर्यंत बदलले आहे आणि याचा परिणाम असा आहे की 1 येथे 0 नंतर 1 आणि 0 मध्ये रूपांतरित झालेला आहे आणि नंतर आउटपुट पुन्हा 0 मध्ये बदलते तर हे आपण येथे पाहत आहोत की हे आउटपुट सतत 0 ते 1 व इतरात बदलते तर हे मूलत 1 आणि 0 चे पेरीओडिक आउटपुट तयार करते आता हे दिसेल आउटपुट असे काहीतरी दिसेल आउटपुटची फ्रिक्वेन्सी अनेक घटकांवर अवलंबून असते प्रथम हे या रिंग ऑसीलेटरमध्ये असलेल्या नॉट गेट्सच्या संख्येवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर आपल्याकडे इनव्हर्टर गेट्सची संख्या जास्त असेल तर या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी कमी असेल कारण मूलत सिग्नलला आउटपुट प्रसारित करण्यास बराच वेळ लागतो या रिंग ऑसीलेटर आउटपुटची फ्रिक्वेन्सी प्रभावित करणारा दुसरा पैलू प्रत्येक टप्प्यातील डिले होय तर उदाहरणार्थ इथे असलेल्या प्रत्येक इन्व्हर्टरचा डिले खूपच कमी असल्यास सिग्नलला आउटपुटपर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल आणि परिणामी आपल्याला जास्त फ्रिक्वेन्सी मिळेल दुसरीकडे जर प्रत्येक इन्व्हर्टरचा डिले रिंग ऑसीलेटर आउटपुटच्या फ्रिक्वेन्सी पेक्षा बराच लांब असेल तर आपण अशा प्रकारे रिंग ओसीलेटर पीयूएफची फ्रिक्वेन्सी लिहू शकतो तर ते 1 बाय 2 एन टी आहे जसे की आपण एन वाढवित आहात रिंग ऑसीलेटर स्टेजची संख्या किंवा प्रत्येक स्टेजचा डिले टी रिंग ऑसीलेटर आउटपुटच्या फ्रिक्वेन्सी कमी होईल आणि उलट म्हणून हे समजणे सोपे आहे की रिंग ऑसीलेटरमधील स्टेजची संख्या ही फ्रिक्वेन्सी वाढवते त्या प्रत्येक इन्व्हर्टरचा डिले टी या गेट्सच्या फॅब्रिकेशन प्रोसेस वर अवलंबून असतो तर आपण सामान्य मॉस गेट पाहतो तरआपल्यापैकी बर्याचजणांना माहिती आहे की त्यास एक सोर्स ड्रेन आणि गेट आहे आणि सोर्स आणि ड्रेन यांच्यात एक चॅनेल आहे गेटवर उपलब्ध व्होल्टेजवर अवलंबून आहे एक सीमॉस इन्व्हर्टर जे यासारखे काहीतरी दिसते आपल्याकडे आणि एनमॉस आणि एक पीमॉस ट्रान्झिस्टर जे या मार्गाने कनेक्ट केलेले आहेत आणि आपण काय काय पहात आहोत तर गेटवरील इनपुट जेव्हा इनपुट 1 ते 0 पर्यंत जाते तेव्हा आउटपुट 0 वरून १ ला बदलते तर या ट्रान्झिस्टर आणि गेट्सच्या फॅब्रिकेशनच्या वेळी हे वेगवेगळ्या मार्गांनी होऊ शकते एक सीमॉस इन्व्हर्टर दुसर्या सीमॉस इन्व्हर्टरपेक्षा भिन्न असते हे सिलिकॉन वेफर्समुळे वापरले जाऊ शकते कारण कोणतेही सिलिकॉन वेफर्स एकसारखे नसतात हे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑक्साईड जाडीसारख्या इतर कारणांमुळे देखील होऊ शकते आणि यामुळे प्रत्येक ट्रान्झिस्टरसाठी युनिक ठरणार आहे याचा परिणाम म्हणून तयार केलेल्या प्रत्येक गेटसाठी त्या थ्रेशोल्ड व्होल्टेजमध्ये किरकोळ बदल होतील तर मला काय म्हणायचे आहे तर जर मी असे दोन ट्रान्झिस्टर घेतले जे अगदी त्याच प्रोसेस द्वारे फॅब्रिकेट केले गेले असतील आणि आपण देखील असे समजू शकता की हे ट्रान्झिस्टर एकामागून एक तयार केले गेले आहेत तरीही या ट्रान्झिस्टरमध्ये आणि नॅनोस्केल मध्ये किरकोळ बदल आहेत सीमॉस इन्व्हर्टर सारख्या सर्किटमध्ये जोडले गेल्यास या ट्रान्झिस्टरचे वर्तन खूपच थोड्या प्रमाणात बदलू शकते म्हणूनच हा थोडा फरक टी च्या भागामुळे ओसीलेटरमध्ये डिले करण्यास कारणीभूत ठरतो आणि हेच पीयूएफ कडून विशिष्ट डिव्हाइसची सिग्नेचर एक्सट्रॅक्ट करण्यासाठी वापरले जाते तर अशा प्रकारे टिपिकल रिंग ऑसीलेटर पीयूएफ वापरला जातो तर लक्षात घ्या की आपण रिंग ऑसीलेटर पाहिले आहे हा भाग आहे ज्यामध्ये अँड गेट आणि अनेक ऑड इनव्हर्टर आहेत आणि रिंग ऑसीलेटर पब तयार करण्यासाठी आपण अशा अनेक रिंग ऑसीलेटर आणि 2 मल्टिप्लेक्सर्स वापरु तर या विशिष्ट स्लाइडमध्ये आम्ही दाखविले आहे की आम्ही एन रिंग ऑसीलेटर वापरला आहे आमच्याकडे 2 मल्टीप्लेक्सर्स आहेत आणि 1 बिट रिस्पॉन्स तर प्रत्येक पीयूएफच्या वैशिष्ट्यांनुसार रिस्पॉन्स एकतर 1 किंवा 0 चा असेल तर आपण याविषयी खोलात जाणार नाही आहोत आणि हे रिंग ऑसीलेटर पीयूएफ प्रत्यक्षात कसे कार्य करते हे आपण पुढील व्हिडिओसाठी ठेवू पुढच्या लेक्चर मध्ये आपण आर्बीटर पीयूएफ पाहणार आहोत आणि आपण रिंग ऑसीलेटर पीयूएफ आणि आर्बीटर पीयूएफची तुलना देखील करणार आहोत आणि त्यातील वैशिष्ट्ये काय आहेत आणि प्रत्येकजण कुठे वापरू शकतो हे पण पाहणार आहोत संदर्भ 1 फिजिकली अनक्लोनेबल फंक्शन्स अँड एप्लीकेशन अ ट्यूटोरियल